सुप्रभात आम्ही कम्प्रेशन अंतर्गत दगडी बांधकामाच्या घटकांच्या वर्तनाचे परीक्षण करत आहोत आम्ही एका व्युत्पत्तीकडे पाहिले ज्यामुळे आम्हाला भौमितिक द्वितीय क्रमांकाच्या परिणामाचे योग्य उत्तर मिळेल आणि सुरूवातीस आमच्याकडे भिंत बारीक होण्याचे परिणाम आणि लोडच्या विलक्षणपणाच्या परिणामाची तपासणी केली गेली आहे ज्यामुळे बारीकपणासाठी सामान्यीकृत मूल्ये ht आणि विक्षिप्तपणा प्रमाणानुसार et दोन्ही दर्शविली जाते तर तिथेच आम्ही शेवटच्या व्याख्यानात होतो तिथे आम्ही एका व्युत्पत्तीकडे पाहिले जे एका दगडी बांधकामाच्या भिंतीच्या उभ्या लोड पत्करण्याच्या क्षमतेचा अंदाज लावते येथे URM अबाधित दगडी बांधकाम आहे नक्कीच आपण सहमत आहात की मजबुतीकरणासह ही मूल्ये नक्कीच बदलतील आणि आम्ही याची तपासणी करू की एखाद्या प्रबलित दगडी बांधकामाच्या परिस्थितीत आपण भिंतीच्या क्षमतेचा अंदाज कसा घेऊ शकता परंतु सध्या आम्ही दगडी बांधकामाची ताकद तपासत आहोत आणि आता घटकात किंवा दगडी बांधकाम भिंत स्वतःच आहे तर आम्ही अनुलंब भार वाहून नेण्याच्या क्षमतेचे व्युत्पन्न करतो असे काही अनुमान गृहित धरले जातात जे खरोखरच आपल्याला हे अभिव्यक्ती कसे मिळतात याचा आधार बनतात आपल्याकडे हे अभिव्यक्ती कसे आहेत किंवा या वरुन आपण वक्र कसे विकसित करू शकता कॉम्प्रेशनसाठी अशा बल विस्थापन किंवा लोड डिफ्लेक्शन वक्र विकसित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कोडला भिन्न आधार आहेत ते रेषात्मक लवचिक आधारावर भिन्न असू शकतात सामग्रीसाठी स्वतःच रेषात्मक ताण तणाव व्याख्या आम्ही रेखीय लवचिक स्थितीत परीक्षण केले आहे तर ही आमची पहिली धारणा होती की सामग्रीच्या संक्षिप्ततेमध्ये वर्तन रेषात्मक लवचिक आहे आणि म्हणूनच आम्ही उंचीच्या उजवीकडे असलेल्या वेगवेगळ्या विभागात त्रिकोणी वितरणास तणावाचे वितरण सुलभ करण्यास सक्षम आहोत आणि तो वितरण त्रिकोणी वितरण क्रॅक लांबी आणि प्रत्येक विभागातील अ क्रॅक लांबीचे अंदाज सुलभ करीत होते जे धारदार तणाव fc अभिव्यक्तीवर पोहोचण्यास सक्षम असणे आवश्यक होते तर ही गृहितक फार महत्वाची आहे उभ्या भारनियमन क्षमतेच्या गणनामध्ये जाणारी दुसरी धारणा अशी आहे की सामग्रीत कोणतीही ताणतणाव नसते काही आरक्षित तन्यता शक्ती आहे तथापि आम्ही आमच्या मागील व्याख्यानात पाहिले आहे की ही एकसारखी उपलब्धता आणि विश्वासार्ह गोष्ट नाही आणि म्हणूनच ती शून्य तन्यता शक्ती सामग्री आहे असे मानून अभियांत्रिकीच्या अंदाज दृष्टिकोनातून समजते आम्ही पहिल्या ऑर्डरच्या सनकीपणाच्या समस्येचे परीक्षण देखील केले आहे ज्यात असे सूचित होते की वरच्या व खालच्या भागावरील भारदक्षता समान आहे जी भिंतीच्या पायथ्याशी असलेले संपर्क क्षेत्रे वरच्या संपर्क क्षेत्रापेक्षा भिन्न असल्यास भिंत च्या आवश्यक असू शकत नाही तर वर आणि तळाशी असलेले लोड विक्षिप्तपणा भिन्न असू शकतात परंतु येथे आम्ही पहिल्या ऑर्डरच्या विक्षिप्तपणाच्या अंतर्गत समस्येचे परीक्षण केले आहे जिथे etop ebottom समान आहे आम्ही नंतर संपूर्ण पूर्तता विकसित करतो की येथे आपल्याला लवचिक बकलिंग समस्येचे परीक्षण करण्यासाठी आणि निराकरण करण्यासाठी विभेदक समीकरणाची आवश्यकता आहे परंतु या भिन्न समीकरणे वेगळ्या प्रकारे विचारात घ्यावी लागतील कारण ज्या भागातील जास्तीत जास्त विक्षेपन अपेक्षित आहे त्या भागाला तडा जाऊ शकतो जेथे भिंत अनलॉक केली जाऊ शकते आणि म्हणूनच आमच्याकडे क्रॅक आणि अनक्रॅक केलेले भाग आणि भिन्न क्रॅक नसलेले भाग यांच्यामधील वर्गीकरण यासाठी भिन्न भिन्न समीकरणे होती ज्यायोगे जर एकूण विक्षिप्तपणा क्रॉस सेक्शनच्या एक तृतीयांश पलीकडे असेल किंवा et 16 भिंतीला तडक असावा अन्यथा भिंत अनलॅक केलेली आहे भिंतीच्या वेगवेगळ्या उंचीवर किती विभाग क्रॅक झाला आहे यावर अवलंबून पुन्हा एकदा आणखी सरलीकरण केले गेले वक्रता वेगळी असेल परंतु पुन्हा त्या सोप्या पद्धतीने बंद फॉर्म सोल्यूशनवर येण्याच्या दृष्टीने जटिलतेचा परिचय देते आणि म्हणूनच आम्ही असे मानतो की वक्रता भिंतीच्या संपूर्ण उंचीच्या बाजूने स्थिर राहते हा पुन्हा पुराणमतवादी अंदाज आहे अचूक निराकरण स्वतः संबंधित तर आपण अयशस्वी झाल्यास उभ्या लोडच्या अंदाजाची तपासणी करत असल्यास आमच्याकडे जे होते ते होते आमच्याकडे धार कॉम्प्रेसिव्ह तणावाचे कार्य म्हणून P होते म्हणून भिंतीवर 0 ते जास्तीत जास्त लोड केले जात आहे ज्यावर अपयशाची अपेक्षा आहे किनार्यावरील तणाव वाढतच जाईल तर आमच्याकडे किनारक तणावाचा अंदाज आहे आणि P लोड या काठाच्या तणावाच्या दिशेने प्रमाणित आहे आम्ही दोन महत्त्वपूर्ण बाबी देखील तयार केल्या आहेत ज्या भिंतीवरील दुसर्या ऑर्डर प्रभावांवर परिणाम करतात भिंतीवरील भूमितीय सेकंड ऑर्डर इफेक्ट जे स्लिमनेर रेश्यो ht आणि विक्षिप्तपणा गुणोत्तर et आहेत भिंतींच्या युनिट लांबीसाठी गणना केली गेली आहे त्याचप्रकारे या प्रकरणात विस्थापन देखील स्थापित केले गेले होते आम्ही भिंतीच्या वरच्या आणि खालच्या सीमांसाठी पिन केलेला केलेले स्थिती गृहित धरले आहे आणि मध्यम उंचीवर विस्थापनासह सक्तीचे विस्थापन जास्तीत जास्त विस्थापन आहे तर अभिव्यक्तीसह आपण भिंतीसाठीच सक्तीने विस्थापन वक्र P delta वक्र येथे पोहोचण्यास सक्षम असावे तर तुम्ही शून्य लोडपासून सुरुवात करा भार वाढवत रहा fc दृष्टीने याचा अंदाज तुम्ही घेऊ शकता कारण तुमच्याकडे धार कॉम्प्रेसिव्ह तणाव आहे जो थेट P प्रमाणात आहे तुम्ही एज कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसमध्ये वाढ करत रहाल जोपर्यंत एज कॉम्प्रेशिव्ह स्ट्रेस पोहोचत नाही जास्तीत जास्त किंवा आपणास सिस्टममध्ये अस्थिरता आहे तर लोड अपयश होईपर्यंत विशिष्ट भूमितीसाठी P delta वक्र प्राप्त केले जाऊ शकते म्हणूनच आपण अंदाज लावलेल्या या एकल लोड डिफ्लेक्शन वक्रपासून आपण भिंत संबंधित असल्याने गंभीर लोड किंवा Pcritical काय आहे ते ओळखू शकता आपण या समस्येवर कार्य करीत असल्यास आपण धारदार कॉम्प्रेसिव्ह ताणाकडे लक्ष वेधून सामग्रीच्या संकुचित सामर्थ्यावर पोहचू शकता fc ही किनार्यावरील तणाव आहे आम्हाला असे म्हणू द्या की आपल्याला सामग्रीची संकुचित ताकद माहित आहे ही दगडी बांधकामांची ताकद आहे भिंत पिचण्यात अपयशी ठरणार नाही कारण दुसरे ऑर्डर इफेक्ट कारणीभूत होतील तर मुळात आपण 0 पासून fm ने हे गुणोत्तर fc वाढवू शकता 1 च्या मूल्यापर्यंत वाढत रहा म्हणजे अर्थ कम्प्रेशिव्ह ताण आता दगडी बांधकामाच्या निर्णायक सामर्थ्यावर पोहोचला आहे आणि आपल्याला क्रॉस सेक्शनमध्ये उजवीकडे भौतिक बिघाड आहे म्हणून जसे आपण हे करता अस्थिरता येण्यापूर्वी सामग्री क्रॅश होते तर तेच भार आहे ज्यावर भिंत अपयशी होण्याची अपेक्षा आहे ते आपले P चे महत्त्वपूर्ण मूल्य किंवा भिंतीच्या उभ्या लोड पत्करण्याची क्षमता बनते परंतु काही परिस्थितींमध्ये आपण भिंत अपयशी होण्यापूर्वी fm च्या मूल्यापर्यंत पोहोचणार्या एज कॉम्प्रेशन फायबरची क्रशिंग सामर्थ्य असू शकत नाही अस्थिरतेमुळे भिंत अपयशी होण्यापूर्वी आहे अस्थिरतेपूर्वी तुम्ही Pu द्वारा Pcritical1 च्या मूल्यापर्यंत पोहोचू शकता ते म्हणजे कम्प्रेशिव्ह ताण म्हणजे एक कंप्रेसिव्ह स्ट्रेंशन fm पर्यंत पोहोचते किंवा अस्थिरतेची परिस्थिती योग्य स्थितीत पोहोचू शकते तर आपण येथे पी डेल्टा P delta वक्र एचटी htच्या दोन भिन्न मूल्यांसाठी कार्य केले आहे दोन भिन्न पातळपणा गुणोत्तर आणि भौतिक fm आणि लवचिकतेच्या मॉड्यूलसच्या संकुचित शक्तीच्या विशिष्ट मूल्यांसाठी हे आहेत प्रत्यक्षात जात असलेली मूल्ये आणि ही वक्रता एका विलक्षण गुणोत्तर et साठी तयार केली गेली आहे विक्षिप्तपणा गुणोत्तरांचे एक मूल्य आहे आपण पाहू शकता की ht च्या 16 समानतेच्या बाबतीत आपली परिस्थिती असू शकते आपण पाहता की धार कंप्रेसेशन तणाव सामग्रीच्या संकुचित सामर्थ्याच्या मूल्यापर्यंत पोहोचते आणि सर्व व्यावहारिक हेतूंसाठी आपण असे मानू शकता की भिंत आहे आपल्या अयशस्वी भार गाठले जे आपले व्यावहारिक बनते परंतु आपल्यात आणखी एक परिस्थिती असू शकते जिथे धार कम्प्रेशिव्ह तणाव अद्याप सामग्रीच्या संकुचित सामर्थ्यापेक्षा कमी आहे परंतु अस्थिरतेमुळेच अयशस्वी होत आहे म्हणूनच अशा समीकरणाचा संच आपल्याला येथे येण्यास मदत करू शकतो संपूर्ण भिंत आणि Pcritical चे लोड डिफ्लेक्शन भ्रमण आणि अस्वस्थतेमुळे Pcritical उद्भवत आहे की Pcritical सामग्रीच्या क्रॅशिंगमुळे अपयशामुळे उद्भवत आहे की नाही तर आपण हे लक्ष्य करीत होतो आता अर्थातच हे मध्यम उंचीचे विस्थापन आहे आणि जसे मी तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे आम्ही वर आणि खाली तळलेल्या भिंतीचा विचार करून ही गणिते केली आहेत आपण खाली कॅन्टिलवेर्डेड भिंतीसाठी समान गणना करू शकता तळाशी निश्चित केले आहे आणि शीर्षस्थानी विनामूल्य आपण वरची आणि तळाशी एक निश्चित आणि योग्य नसलेली असे गृहीत धरून समान गणना करू शकता मी नमूद करतो की वरच्या आणि खालच्या बाजूस पिन केल्याची गृहित धरणे ही एक वाजवी धारणा आहे कारण बर्याचदा आपण वरच्या बाजूस आणि भिंतीच्या तळाशी थर्मल हालचालींमुळे उद्भवलेल्या स्ट्रक्चरल लोडमुळे नसतात भिन्न सामग्री उपस्थित असतात भिंतीचा वरचा भाग आणि तळाशी दगडी बांधकाम प्रबलित कंक्रीटवर ठेवली जाते प्रबलित काँक्रीट स्लॅब किंवा जर ते तळ मजला असेल तर आपणास ओल प्रूफिंग कोर्स असेल तर सामान्यत औष्णिक ताणांमुळे आपल्याकडे वरच्या बाजूस आणि भिंतीच्या तळाशी फिरण्यास अनुमती देणारी क्रॅक तयार होईल तर हे गृहित धरणे मान्य आहे की भिंत वरच्या आणि खालच्या बाजूस पिन केलेली आहे परंतु पिन पिन केलेल्या परिस्थितीपेक्षा ती निश्चित निश्चित परिस्थितीच्या जवळ आहे असे आपण गृहित धरू इच्छित असल्यास आपल्याला परत जावे लागेल विभेदक समीकरणे सोडविण्याकरिता आपण सीमा आकारत असलेल्या अटी आहे भिंतीसाठी हेच खरे आहे आपण पॅरापेटची भिंत समजू या आणि जर आपण पॅरापेट भिंतीवरील भार वाहून नेण्याच्या क्षमतेचा अंदाज लावत असाल मी असे गृहीत धरत आहे की ते बेस वर निश्चित केले आहे आणि शीर्षस्थानी विनामूल्य आहे आणि आपण P आणि डेल्टाच्या अभिव्यक्त्यांकडे पोहचण्याच्या अभिव्यक्तींचा अंदाज लावण्यासाठी वापरल्या जाणार्या अभिव्यक्ती आणि सीमा अटींकडे दुर्लक्ष करू शकता पुन्हा आम्ही काय केले ते आठवण्यासाठी या प्रकरणात विकृतीच्या सममितीचा विचार करून भिंतीच्या उजव्या उंचीच्या अर्ध्या भागावर काम करीत आहोत जर आपल्याला आठवत असेल तर सममितीमुळे 0 ते h 2 पर्यंत एकत्रीकरण केले होते तर जेव्हा आपण कॅन्टिलिवरवर काम करत असाल तेव्हा आपल्याला 0 ते h पर्यंत करावे लागेल तर हे काही पैलू आहेत ज्या आपण लक्षात ठेवू इच्छित असाल मागील व्याख्यानात मी व्युत्पन्न पूर्ण करत असताना मी ज्या एका गोष्टीवर स्पर्श केला आहे तो म्हणजे ही अभिव्यक्ती जोपर्यंत वैध असेल y2fC6Eht2 भौतिकदृष्ट्या आम्ही अस्थिरता आणि सिस्टममधील अस्थिरतेच्या परिणामाकडे पहात आहोत तर आपण पीक व्हॅल्यूचा अंदाज लावण्यास सक्षम असाल आणि आपण पहाल की पीक व्हॅल्यूच्या पलीकडे भिंतीच्या भार वाहून नेण्याच्या क्षमतेत घट होणार आहे परंतु y2fC6Eht2 च्या मर्यादेपेक्षा जास्त मूल्यांचा अंदाज केला जाऊ शकत नाही तर ही मर्यादा आहे ज्याची आपल्याला जाणीव व्हायला हवी आणि मी म्हटल्याप्रमाणे आम्हाला भिंत वाहून नेणा भाराच्या सर्वोच्च मूल्यामध्ये रस आहे तर या प्रकरणातील लोडचे पीक मूल्य आपण जितके शक्य तितके मूल्य म्हणून अंदाज लावले आहे आपण पाहता की भिंत प्रतिकार करण्यास सक्षम आहे आणि सामान्यत आपण ज्या मर्यादा बद्दल बोलत आहात त्या बिंदूच्या उजवीकडे काही पाऊल पुढे येऊ शकते तर आपण हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे तर ग्राफ येथे आपण पहात असलेले वक्र एक भिंत उजवीकडील किंवा 2 भिंतीशी संबंधित आहेत एक भिंत ज्याचे 16 पट h t आहे आणि इतर भिंत ज्याचे ht गुणोत्तर 18 आहे तर जर हा आधार असेल तर विशिष्ट परिमाण आणि सामर्थ्य असलेल्या दगडी बांधकामाच्या भिंतीवरील उभ्या लोड बेअरिंग क्षमतेवर पोहोचण्यात सक्षम होण्यासाठी सामग्रीची संक्षिप्त ताकद आपण पातळपणा गुणोत्तर लोडच्या विलक्षण प्रमाण मर्यादा भिंतीवरील विक्षिप्तपणा गुणोत्तर आणि आपण कॉम्प्रेशन अंतर्गत एखाद्या चिनाकृती भिंतीस सामान्यतः कसे प्रतिसाद देऊ शकता त्या मर्यादेकडे कसे पाहू शकता म्हणून मी येथे तपासण्याचा प्रयत्न करीत आहे की स्लेंडरनेस रेशो चा परिणाम आहे आणि म्हणूनच मी अनेक भिंतींकडे बारकाईने बदलत असलेल्या सूक्ष्म प्रमाण आणि बदलत्या विक्षिप्तपणाचे प्रमाण पाहतो आणि आपल्याकडे एक नमुना मिळतो आणि त्या पॅटर्नमुळे कोड कसे जात आहेत याचा काही संकेत मिळतो आपल्यास भिंत डिझाइन करणे आणि विक्षिप्तपणा आणि बारीकपणा मर्यादित करणे आवश्यक आहे अशा भारांवर पोहोचण्यासाठी आपल्याला साधे चार्ट देण्यात सक्षम होण्यासाठी आहे तर हे असे आहे की आपण वाढत्या तासाचा गुणोत्तर पाहता बकलिंगचा प्रभाव या ग्राफमध्ये असलेल्या प्रारंभिक मूल्यांसाठी चित्रात येतो आपण खरोखर पहात नाही खरोखर कोणताही परिणाम पाहत नाही स्वत चा बारीकसा प्रभाव आहे आपल्याला दिसणारी लाल ठिपकी रेखा ही मूल्य आहे जिच्या आधारे हा आलेख तयार करण्याच्या सामर्थ्यासाठी धार कॉम्प्रेसिव्ह तणाव प्रत्यक्षात fm च्या मूल्यापर्यंत पोहोचते ज्याचा अर्थ आपण लाल बिंदूच्या ओळीच्या पलीकडे वर असलेले वक्र खरोखर बनवित नाही कारण सर्व व्यावहारिक कारणांसाठी वॉल क्रॉस विभाग कॉम्पॅसिव्ह सामर्थ्यासह पोहोचला आहे आणि त्या लाल ठिपकलेल्या रेषेखालील वक्र खरोखर महत्त्वाचे आहे आता आपण एक मूलभूत बाब लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे संकुचित झोनमध्ये संकुचित तणावांचे त्रिकोण वितरण आमच्याकडे असे गृहित धरून हे वक्र आले आहेत आमच्याकडे संपूर्ण क्रॉस सेक्शन आहे त्यातील काही भाग क्रॅक झाला आहे त्या भागाचा काही भाग भार वाहतो आणि सिस्टमच्या समतोलचा हा भाग आहे आम्ही असे गृहीत धरत आहोत की अयशस्वी होईपर्यंत तिथले ताण रेषात्मक लवचिक असतात त्रिकोणी वितरण चालूच आहे परंतु मला खात्री आहे की प्रबलित काँक्रीटसारख्या साहित्यात अयशस्वी झाल्यास आम्ही तणावाच्या वितरणाशी ज्या प्रकारे व्यवहार करतो त्याच्याशी आपण सर्व परिचित आहात मटेरियलमध्ये मऊपणा आहे कारण मटेरियल एज कॉम्प्रेशिव्ह ताण सामग्रीच्या संकुचित ताकदीवर पोहोचला आहे ज्यामुळे ताण वितरण रेषात्मक असू शकत नाही ताणतणावाचे वितरण वेगळे आकार घ्यावे लागेल पॅराबोलिक आकार सामान्यतः असतो आपण जे पाहण्यास सुरवात करतो एज कॉम्प्रेसिव्ह तणाव संकुचित सामर्थ्याच्या मूल्यापर्यंत पोहोचते आणि सलग तंतू नरम होण्यास सुरवात करतात आता जर एखाद्याने नरमाईचा विचार केला तर अंदाजांमध्ये अचूकतेची आणखी पातळी आहे हे गणिते क्रॉस सेक्शनमधील तणावांच्या रेखीय लवचिक वितरणावर आधारित आहेत जे या अंदाजानुसार आमच्याकडे पुराणमतवादी आहेत म्हणून जर आपण भिन्न देशांमध्ये भिन्न कोडचे परीक्षण करीत असाल तर त्यापैकी काही क्रॉस सेक्शनसाठी क्रॉस सेक्शनमधील तणाव तणाव नसलेले संबंध वापरतात जर आपण असे केले तर आपल्याला समान h द्वारे t किंवा समान e बाय t गुणोत्तरांसाठी भिन्न मूल्ये मिळतील या प्रश्नातून हे सर्व आलेख काय करतात यावरील आपला प्रश्न पुन्हा योग्य आहे या ग्राफमधील सर्व वक्र काय आहेत ज्याला आपण योग्य दिशेने पहात आहोत त्या लाल ठिपकलेल्या रेषेच्या संदर्भात करतात होय मी नेमके हेच म्हटले आहे की लाल बिंदू असलेली ओळ ही एक बिंदू आहे ज्यावर धार कॉम्प्रेसिव्ह ताणतणावामुळे सामग्रीच्या संकुचित शक्तीच्या मूल्यापर्यंत पोहोचते तर आमच्यासाठी असलेल्या सर्व व्यावहारिक हेतूंसाठी आम्ही क्रॉस सेक्शनला रेषात्मक लवचिक प्रतिसाद गृहीत धरत आहोत तर आम्ही आमच्या अंदाजानुसार अ रेषात्मकता किंवा अस्थिरता निर्माण केलेली नाही तर आम्हाला कृत्रिम मार्ग म्हणण्याची गरज आहे हे मी येथून प्रतिसाद थांबवितो म्हणून मी कृत्रिमरित्या आलो आणि प्रतिसाद थांबवितो तेव्हा एज कंप्रेसिव स्ट्रेस fm पर्यंत पोहोचतो याचा अर्थ आपण बरोबर आहात आणि म्हणत आहात की या लाल बिंदूच्या ओळीच्या वरील वक्र योग्य मानले जाणार नाहीत आपण त्यांचा अंदाज लावू शकता परंतु आपण त्यांचा विचार करू नका कारण क्रॉस विभागात क्रशिंग आली असेल आणि आता आहे भिंतींच्या व्यवहाराचे वर्णन करुन अस्थिरता नाही कारण समीकरणे लिहून दिली जात आहेत तर आम्ही खालच्या भागाच्या जवळपासचे परीक्षण करू आणि ते आपल्यासाठी स्पष्ट होईल परंतु मला सांगायचे होते की आपण या वक्रांपासून विचलन मिळवू शकता आपण भिन्न कोड वापरत असल्यास आणि हे विशेषत तणावांच्या रेषात्मक लवचिक वितरणावर आधारित असल्यामुळे उद्भवते परंतु प्रत्यक्षात आपल्याकडे रेखीय नसलेले वितरणात्मक ताण असेल पुन्हा जर आपण वास्तविक डेटाच्या विरूद्ध हे तपासले तर आपल्याला हे दिसून येईल की त्यापेक्षा जास्त यामुळे भिंतीची भारनियमन क्षमता कमी लेखली जाते जी पुराणमतवादी बाजूने प्रसारित होते आणि डिझाइनच्या चिंतेकडे येण्यासारखी चांगली असते परंतु वास्तविक मूल्ये आणि यामधील भिन्नतेचे कारण फक्त आपण गृहित धरत आहोत या कारणामुळे आहे अयशस्वी झाल्यावर अवास्तव वितरीत ताण तो मुद्दा मी बनवू इच्छितो तर मी ग्राफच्या ओलांडलेल्या भागावर झूम वाढवितो ज्यामुळे काठच्या तणावामुळे सामग्रीच्या संकुचिततेपर्यंत वाढ होते हा वैध प्रदेश आहे वेगवेगळ्या भिंतींसाठी लोड डिफ्लेक्शन P डेल्टाचा वैध क्षेत्र आहे आणि आपण ताबडतोब पाहू शकता की त्या सर्व वक्र भिंतींचे वर्णन करतात ज्यात पातळ भिंती आहेत त्याऐवजी जाड भिंती अस्थिरतेने नियंत्रित केल्या जात नाहीत आपण वक्र लाल बिंदूच्या ओळीच्या पलीकडे जात नाही याचा अर्थ असा की ते अस्थिरतेमुळे नियंत्रित झाले नाहीत त्या अभिव्यक्त्यांनुसार उच्चतम मूल्ये अद्यापपर्यंत पोहोचली नाहीत परंतु वास्तविक सामग्री क्रशिंग आहे ज्याचा अर्थ असा आहे की त्या भिंती दुसर्या क्रमांकाच्या भौमितिक प्रभावांद्वारे चालविल्या जात नाहीत क्रॉस विभागातच भौतिक विफलतेद्वारे नियंत्रित केले जातात तर शेवटच्या 1 2 3 4 5 6 7 graph च्या खाली आलेख जे मुळात 18 ते 28 तासांच्या ht ताशी गुणोत्तर संबंधित आहेत जे दुसर्या ऑर्डर इफेक्टद्वारे योग्यरित्या चालविले जात आहेत तर मी इच्छितो की मला ht ची भूमिका सांगण्यासाठी याकडे लक्ष केंद्रित करायचे होते हे भिंतीतच अपयशी यंत्रणा बदलते आता प्रश्न विचार केला जाईल की आपण कोणत्या जास्तीत जास्त तासाचा ht चा विचार करू शकता आणि प्रयोगात्मक चाचण्यांमध्ये असे दिसून आले आहे की ht पर्यंतचे गुणोत्तर 30 पर्यंतचे आपणास अपयश येते जे सामर्थ्यावर अवलंबून सामर्थ्याने मर्यादित असते पुन्हा आलेखांचा हा संच सामग्रीच्या विशिष्ट संकुचित सामर्थ्यासाठी आणि सामग्रीच्या लवचिकतेच्या विशिष्ट मॉड्यूलससाठी बनविला गेला आहे जर मी हे बदलत असेल तर आपल्याकडे सामग्रीच्या सामर्थ्यावर आणि सामग्रीच्या लवचिकतेच्या मॉड्यूलसद्वारे नियंत्रित केलेल्या कठोरपणावर आधारित अवलंबून असेल आपल्याकडे मटेरियल विरूद्ध एक कडक बांधकाम आहे जे अधिक विकृत आहे जे आपल्याला पुन्हा मतभेद होतील तर तुमची असाइनमेंट प्रत्यक्षात तुम्हाला ती स्पष्ट करेल परंतु जर तुम्ही व्यावहारिक मर्यादा पाहिल्यास अक्षीय भार मर्यादेपर्यंत बॅकलिंग मर्यादित आहे तर मूल्य साधारणत 30 आहे तर सर्वसाधारणपणे बोलणे आणि हे विधान सामान्य आहे याची पर्वा न करता भिंत स्वतः ताकद आणि कडकपणा आता याचा अर्थ असा आहे की जर आपल्याकडे ht गुणोत्तर 30 असेल आणि त्यापेक्षा अस्थिरतेच्या अगदी जवळ असेल तर केवळ त्याच्या पातळपणाच्या प्रमाणानुसार आपल्याला भिंत लोड करणे आवश्यक नाही अगदी गुरुत्वाकर्षणाखाली वजन देखील आपणास भिंतीवरच अस्थिरता असू शकते म्हणूनच हा दुसरा पैलू आहे ज्याचा मी उल्लेख केला नाही परंतु आमच्या सुरुवातीच्या गृहितकांमध्ये असे होते हे आमच्या गणनेसाठी आहे आम्ही भिंतीचे वजन योग्य वापरलेले नाही आणि ही एक स्वीकारार्ह धारणा आहे कारण भिंतीचे स्वत चे वजन हे संपूर्ण भार वाहून नेण्याच्या क्षमतेचा एक अगदी छोटा अंश असेल आणि विशेषत h t च्या लहान मूल्यांसाठी तर ही आणखी एक समज आहे जी चित्रात येते परंतु आपला अंदाज बदलणार नाही आणि असे दिसून येते की जेव्हा आपल्यास सडपातळ भिंती असतात जेव्हा आपल्याकडे पातळ भिंती असतात तेव्हा आपल्याकडे लक्षणीय बाजूकडील विक्षेपण असते जे प्रत्यक्षात अयशस्वी होण्यापूर्वीच असते म्हणून जर आपण एखाद्या सडपातळ भिंतीकडे पहात असाल आणि त्या भिंतीसाठी पी डेल्टा पाहात असाल आणि खरं तर या आकृतीत आपण भिंत जात असलेल्या पार्श्व विक्षेपाचे दृश्यरित्या पाहू शकता परंतु तरीही ती स्थिर आहे तर पातळ भिंती अपयशी होण्यापूर्वी लक्षणीय बाजूकडील विक्षेपण दर्शवितात परंतु आता क्रॉस सेक्शनचा अधीन आहे क्रॉस सेक्शनचा बराच भाग क्रॅक झाला आहे उर्वरित क्रॉस सेक्शन कॉम्प्रेशनच्या उजवीकडे जोरदार ग्रेडियंटच्या अधीन आहे कॉम्पॅरेसीव्ह स्ट्रॅन्स मधील मजबूत ग्रेडियंट आणि अपयश आपत्तिमय असेल आपणास क्रॉस सेक्शनचे अचानक आकलन होते कारण किनार्यावरील तणावामुळे आपला क्रॉस विभाग आधीच क्रॅक झाल्यामुळे मर्यादित झाला आहे तर आपणास आपत्तीजनक अपयश मिळू शकेल या अनेक वर्षांपूर्वी घेतल्या गेलेल्या चाचण्या आहेत परंतु कोणत्या प्रकारचे अयशस्वी यंत्रणा आपल्याला मिळू शकते याचे एक स्पष्ट चित्र द्या आणि हे मूलभूतपणे आहे की पातळपणाचे प्रमाण कोडद्वारे मर्यादित का केले गेले आपल्याकडे बारीकपणाचे प्रमाण कमी आहे कारण ऑप्टिमाइझ करून आपल्याला जे मिळते ते एक अतिशय ठिसूळ अपयश यंत्रणा आहे आणि कोड सामान्यत ठिसूळ अपयश यंत्रणेची घटना टाळण्यास प्रवृत्त करतात आपल्याला ठिसूळ अपयश यंत्रणेची घटना टाळण्याची इच्छा आहे आणि आपण काही व्याख्यानात कौतुक करण्यास सुरवात कराल की आपण ज्या भूकंप क्षेत्रावर कार्य करीत आहोत त्याच्या आधारे भिंतींचे पातळ प्रमाण अधिक मर्यादित आहे तर जर आपण उच्च भूकंपक्षेत्रात असाल तर कमीपणाचे प्रमाण 12 पर्यंत कमी होऊ शकते आणि तेच कारण तुमच्यात गुरुत्वाकर्षण दलासह बाजूकडील शक्ती आहेत गुरुत्वाकर्षण दलांच्या अंतर्गत बकलिंग कंट्रोल वर्तन टाळण्यासाठी आपण पातळपणाचे प्रमाण मर्यादित केले आहे परंतु पार्श्वभूमीच्या शक्ती च्या उपस्थितीत जर आपल्याकडे खूप सडपातळ भिंती असतील तर प्लेनच्या अपयशाच्या बाहेर असल्यास आपण नियंत्रित होऊ शकत नाही आणि म्हणूनच आपल्याकडे पातळपणा प्रमाण आहे जे प्लेनच्या अपयशाला अकाली होण्यापासून रोखण्यासाठी नियंत्रित केले जातात ते प्रामुख्याने कॉम्प्रेशनमध्ये नाही तर पार्श्विक शक्तींमुळे आहे परंतु आम्ही पातळ प्रमाण नियंत्रित करण्याच्या संकल्पनेवर परत आलो आहोत या प्रकरणात हे गुरुत्वाकर्षणासाठी नियंत्रित केले जात आहे परंतु भूकंप झोनमध्ये स्वतःच्या अंतर्गत बळकटीमुळे महत्त्वपूर्ण बाजूकडील विक्षेपन आणि अपयश टाळण्यासाठी हे नियंत्रित आहे तर तो मुद्दा असा आहे की आपण लवकरच परत येऊ तर मला तुम्हाला हे दर्शवायचे होते की या अंदाजानुसार स्ट्रक्चरल कोड तुम्हाला दुसर्या क्रमांकाच्या प्रभावाखाली भिंती बनविणारी फ्रेमवर्क देईल म्हणून जसे मी आधी नमूद करीत होतो मी लवचिकतेच्या दगडी बांधकामा आणि मोड्युलसच्या दिलेल्या सामर्थ्यासाठी एक भिंत घेऊ शकतो आपणास आठवते की लवचिकतेचे मॉड्यूलस आम्ही लवचिकतेचे मॉड्यूलस आणि कॉम्पॅरेसीव्ह सामर्थ्य दरम्यान अनुभवजन्य संबंध ठेवू शकतो तर सामग्रीच्या लवचिकतेचे Em मॉड्यूलस k वेळा fm असू शकते तर fm ला माहित आहे माझ्याजवळ लवचिकतेचे मॉड्यूलस आहे आणि म्हणूनच एका भिंतीसाठी मी धार कॉम्प्रेसिव्ह ताणतणाव वाढवितो आणि मला Pcritical मिळते आता मी वेगवेगळ्या भिंती पहात आहे आणि पातळपणा गुणोत्तर आणि et च्या संदर्भात पोहोचू शकणार आहे मी कोणत्या प्रकारचे ट्रेंड मिळवू शकतो आणि ग्राफच्या बाबतीत कोड आपल्याला सामान्यतः हेच देतो म्हणून जर तुम्ही आता विलक्षण गुणोत्तराच्या परिणामाचा परिणाम पाहिला तर येथे हा आलेख मी अनेक भिंती वापरत आहे जेथे विक्षिप्तपणाचे प्रमाण अक्षीय लोडच्या कोणत्याही सनकीपणापेक्षा भिन्न आहे जे एकाग्र कम्प्रेशनने खूप उच्च विक्षिप्तपणाचे प्रमाण आहे 0 4 च्या et बरोबर आणि जर आपणास आठवत असेल तर आम्ही म्हणालो तुमच्याकडे 16 बरोबर e t असल्यास प्लस किंवा वजा 16 हा मध्य तिसरा आहे आपण भिंतीत क्रॅक होणे सुरू करू शकता परंतु कोड सामान्यत आपल्याला जवळजवळ एक तृतीयांश अगदी अर्ध्या भागापर्यंत जाऊ देतात जेव्हा आपण अस्थिरता सुरू करता तेव्हा अर्धा भाग सामान्यत असतो तर तुम्ही ते येथे पाहू शकता येथे हे आलेख जे हे वक्र बनविले गेले आहेत जे विक्षिप्त गुणोत्तर पाच वेगवेगळ्या मूल्यांनी बनविलेले आहेत आणि 0 पासून e t पर्यंत सर्व मार्गांनी 0 4 पर्यंत जात नाहीत आता मी t द्वारे भिन्न h च्या भिंती वापरतो तर आपण येथे X अक्ष पाहू शकता तर X अक्षामध्ये आपल्याकडे 0 ते 50 पर्यंत सर्व प्रकारच्या t गुणोत्तर वेगवेगळे आहे याचा अर्थ असा आहे की मी मुळात उंचीच्या वेगवेगळ्या भूमितीय संरचना आणि भिंतीच्या क्रॉस सेक्शनल डाइमेंशन t कडे पहात आहे तर माझ्याकडे संपूर्ण श्रेणी 0 ते 50 पर्यंत आहे आणि त्या भिंतींमध्ये मी विक्षिप्तपणाचे प्रमाण 0 वरून लोडच्या एका सनकीपणापासून 0 4t टक्क्यांपर्यंत बदलत आहे मी प्रत्येक भिंतीसाठी अचूक अंदाज बांधू शकेन माझ्याकडे आता संपूर्ण मॅट्रिक्स आहे ht ची भिन्न मूल्ये et ची भिन्न मूल्ये आणि त्या प्रत्येकासाठी मी Pcritical म्हणजे काय याचा अंदाज करतो त्यातील काही अस्थिरता गाठल्यामुळे अयशस्वी होतील त्यांच्यातील काही क्रॉस सेक्शनच्या क्रॅशिंगमुळे अयशस्वी होतील परंतु माझ्याकडे आता Pcritical ची संपूर्ण मूल्ये आहेत आणि जर मी Pu यांनी Pcritical ला सामान्य केले Pu क्रॉस सेक्शनच्या दाबण्याऐवजी काहीच नसले तरी क्रॉस सेक्शनची कॉम्प्रेसिव्ह ताकद गाठली जाते तर Pu हे भिंतीच्या जाडीने उजवीकडे भिंतीच्या लांबीने गुणाकार करण्याशिवाय काहीच नाही जर मी ते केले तर हा वाढत्या विलक्षण प्रमाणानुसार आपल्याला दिसणारा हा प्रभाव आहे आपण पाहता की गंभीर लोडमध्ये कठोर घट आहे ज्यावर Pu अधिकारानुसार परिभाषित केलेल्या भौतिक सामर्थ्याच्या संदर्भात संकुचन करण्यात अयशस्वी होत आहे तर हा एक आलेख आहे जिथे आपण विक्षिप्तपणा गुणोत्तर आणि प्रभाव आणि बारीकपणाचे गुणोत्तर यांचा प्रभाव दोन्हीकडे पहात आहात आणि आपण कौतुक कराल की विलक्षण गुणोत्तरांचा परिणाम जोरदार कठोर आहे आपण पहाल की आपल्याकडे विक्षिप्तपणा नसेल तर काळ्या रेषेत वाढत्या विक्षिप्तपणाच्या प्रमाणात जेव्हा आपण भिंत आणि संपीडनाच्या भार वाहून नेण्याच्या क्षमतेत तीव्र कपात करता आपण 10 टक्के सामग्रीच्या सामर्थ्यशाली मूल्यांच्या मूल्यांवर पोहोचत आहात तर दुस ऑर्डरच्या प्रभावांमध्ये खूप महत्वाची भूमिका असते आणि भिंतीच्या स्वतःच उभ्या भार वाहून नेण्याच्या क्षमतेचे मूल्य मोजावे लागते तर येथे माझ्याकडे एक आलेख आहे जो आपला कोड IS कोड कमी करण्याचे घटक कसे सादर करतो ते पाहतो तर मागील स्लाइडमध्ये आपण जे पाहिले ते खरोखरच घट आहे ज्याचा आपण विचार केला पाहिजे जर आपल्याकडे लोडिंग et चे विशिष्ट विक्षिप्तपणाचे प्रमाण असेल किंवा काही h t भिंतीवरच पातळपणाचे प्रमाण असेल तर हे वक्र मर्यादित करत आहेत परंतु लक्षात ठेवा आपण हे वक्र पुन्हा क्रॉस विभागात तणावांच्या रेखीय लवचिक वितरणाच्या आधारावर विकसित केलेल्या समीकरणांमधील आहेत तर IS 1905 च्या उदाहरणासह जो परवानगी असलेल्या ताणांवर आधारित कोड आहे 1905 पर्यंत डिझाइनचा मार्ग गुरुत्वाकर्षण दलांमुळे कम्प्रेशनसाठी किंवा गुरुत्वाकर्षण दलांमुळे तसेच पार्श्वशक्तीमुळे कॉम्प्रेशनसाठी तयार होणाऱ्या ताणांना मर्यादा घालून आहे तर आपणास येथे पोहोचावे लागेल तणावग्रस्त तणावाची परवानगी देणारी पातळी कोणती आहे संकुचित करण्याच्या अनुज्ञेय स्तरावर पोहोचण्यास सक्षम होण्यासाठी कोडरेक्वायर्स म्हणजे काय हे मूलभूत संकुचित तणाव म्हणून संदर्भित केलेल्या गोष्टीचा अंदाज आहे आणि आम्ही भविष्यातील वर्गात देखील या संकल्पनेची तपासणी करू तर मूलभूत संकुचित तणाव जे काही नाही परंतु fb म्हणून दर्शविलेल्या सामग्रीची संपीडित शक्ती नंतर एका घटकाद्वारे गुणाकार केली जाते ज्यामुळे बारीकपणाचे प्रमाण आणि विक्षिप्तपणाचे गुणोत्तर एकत्र असतात तर कोड काय करतो यासाठी स्लिमनेस ht आणि विक्षिप्तपणा e t आवश्यक आहे एकत्रितपणे आपणास एक घटक दिला जातो जो आपण ताणतणाव कमी करण्याच्या घटक म्हणून वापरु शकता हा तणाव कमी करण्याचा घटक Ks म्हणून संबोधित कोडमध्ये आहे आपण याला मूलभूत संकुचित तणाव fb गुणाकार करा ओके आता हे नंतर इतर घटकांसह गुणाकार आहे ज्याचे आपण नंतर परीक्षण करू पण मुद्दा हा आहे की मूलभूत संकुचित तणाव हे सामग्रीची फॅक्टरर्ड सामर्थ्य आहे उदाहरणार्थ जर मला हे ठाऊक असेल की दगडी बांधकामाची ताकद अपयशी ठरली तर 4 MPa आहे हे कामकाजाच्या तणावाशी संबंधित एक कोड असल्याचे 4 MPa चे मूल्य घेणार नाही आम्ही कदाचित 4 च्या सुरक्षिततेचा घटक वापरू आणि म्हणेन की मूलभूत कॉम्प्रेशिव्ह तणाव जो आपल्या कामकाजाच्या भारांतर्गत मर्यादित तणावग्रस्त ताणतणाव 4 MPa च्या 4 1 MPa आहे तर 1 एमपी MPa हा मूलभूत संकुचित तणाव असेल जो आपल्या मर्यादीत तणावग्रस्त ताणतणाव आहे हे तणाव कमी करण्याच्या घटकास मर्यादीत आणणारे तणाव कमी करते आणि तणाव कमी करण्याच्या घटकाचे हे मूल्य असे काहीतरी आहे ज्यावर आपण लोडच्या सनकीपणाच्या आधारावर t आणि h च्या गुणोत्तरानुसार पोहोचू शकता तर जर तुम्ही येथे हा आलेख पाहिला तर हे एका टेबलचे ग्राफिकल प्रतिनिधित्व आहे टेबल क्रमांक 9 जे आयएस कोड IS 1905 मध्ये दिले गेले आहे जे तुम्हाला सांगेल की भिंतीवर येणार्या भारांचे एकूण विलक्षण प्रमाण मला माहित आहे मी वापरत असलेल्या बारीकपणाची माहिती मला आहे काय प्रकरण आहे मी कामकाजाचा ताण आणखी कमी करत आहे दुसरा ऑर्डर इफेक्ट देण्यासाठी बेसिक कंप्रेसिव स्ट्रेस fb द्वारे आणि आपण येथे पुन्हा पाहू शकता की जर आपण येथून प्रारंभ करीत असलेल्या h t च्या भिंतीकडे पहात असाल तर आपल्याकडे 6 च्या बरोबरीची एक तास आहे आपला सुधारण घटक एक आहे भिंतीसाठी कोणत्याही दुरुस्तीची आवश्यकता नाही ज्यामध्ये प्रति तास पतंगतेचे प्रमाण कमी आहे म्हणून गणना येथूनच सुरू होते आणि आपण पाहता की आम्ही कोडच्या 27 पर्यंत मूल्य गाठतो येथे मूल्य आणि आपण पाहता की ताणतणाव कमी करणारे घटक 0 2 च्या क्रमवारीत आहेत आणि 0 2 पेक्षा किंचित जास्त आहेत ज्याचा अर्थ असा आहे की काम करण्याच्या तणावासाठी परवानगी असलेल्या ताणतणावात कमी होण्यापूर्वीच परवानगीयोग्य ताण कमी होईल आणि नंतर आपण दुसर्या ऑर्डरच्या परिणामासाठी हे कमी करू शकता तर प्रत्यक्षात fb आणि आम्ही परत येऊन नंतर त्याचे परीक्षण करू fb हे तीन घटकांनी गुणाकार केले आहे एक तणाव कमी करण्याचा घटक ज्याबद्दल आपण बोललो आहोत तेथे एक क्षेत्र कपात घटक आणि आकार कपात घटक आहे जे आपण नंतर असे मानू शकता की दोन्ही एक आहेत तर आपण या Ks आणि Ks सह fb चे गुणाकार करता तो एकमेव घटक आपणास या आलेखमधूनच प्राप्त होतो बरोबर आहे आपण विक्षिप्तपणाचा अंदाज लावावा लागेल भारातील विलक्षणपणाचा अंदाज घ्यावा लागेल आणि त्यावरून आपण विलक्षण प्रमाण et चा अंदाज घेऊ शकता तर आपणास माहित आहे की आपण भिंतीच्या बांधकामासाठी विशिष्ट तास ht निवडली आहे आणि नंतर आपण तणाव कमी करण्याचे घटक काय आहेत ते पहा आता जर निवडलेल्या सामग्रीसाठी मूलभूत तणावपूर्ण तणावात तणाव कमी करण्याचा घटक असेल असे म्हणू द्या की आपण अशी सामग्री निवडली आहे जी 8 MPa किंवा 8 Nmm2 ची क्षमता असेल fb त्या मूल्याच्या सुमारे 1 चतुर्थांश असेल म्हणून माझ्याकडे तणाव कमी करण्याच्या घटकामध्ये मूलभूत कंप्रेसिव्ह स्ट्रेसचा 2 MPa आहे आता आपण असे म्हणू द्या की आपण Ks ला fb मध्ये गुणाकार करण्यास परवानगी असलेल्या ताणतणावात आला आहात परंतु भिंतीच्या भारनियमन क्षमतेपेक्षा हे आपल्यास पाहिजे असलेल्यापेक्षा कमी आहे आपले एकमेव पर्याय म्हणजे भिंती क्रॉस सेक्शन बदलणे किंवा सामग्रीची सामर्थ्य वाढवून सामग्री बदलणे तर हे आपल्याला आत एक फ्रेमवर्क देते जे आपण दगडी बांधकामांच्या भिंतींचे परिमाण पाहू शकता किंवा दगडी बांधकाम भिंतीची ताकद स्वतःच निवडू शकता म्हणून आतापर्यंत असुरक्षित दगडी बांधकामची रचना संबंधित आहे आणि या घटकांचा वापर तणाव कमी करण्याच्या कारणास्तव आहे तर मला वाटते की मी येथे थांबेन आणि उर्वरित आंतरराष्ट्रीय कोड आणि हे कसे स्वीकारले जाईल ते पहा आणि भिंतीच्या स्लॅब परस्परसंवादाचा आणि जॉईंटच्या फिरण्यासारख्या इतर भौमितीय प्रभावांचा प्रभाव भिंतीच्या सीमेवरील अटींवरील आपल्या गृहितकांवर कसा परिणाम होतो आणि त्याचा संकुचित सामर्थ्यावर परिणाम होणार आहे की लोडिंग क्षमता यावर भिंत पुढच्या व्याख्यानात भेटू